नमस्कार सर्व्हिस'मार्केटिंग ए प्रॅक्टिकल अँप्रोच या कोर्स मध्ये आपले स्वागत या पाठात आपण सेवा कर्मचाऱ्यांचा विकास आणि योग्य मानवी संसाधन धोरणे पाहणार आहोत तर सुयोग्य मानव संसाधन धोरणे सेवा कर्मचार्यांचा विकास करण्यात कशी उपयुक्त ठरू शकतात सेवा प्रदान करणार्या कंपनीच्या कर्मचार्यांची त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते इतर गोष्टींबरोबरच सेवा पुरविताना आणि ग्राहकांच्या अपेक्षांची योग्यरीत्या पूर्तता करताना त्यांची भूमिका काय आहे हे त्यांना स्पष्टपणे माहित असले पाहिजे सुयोग्य अश्या मानवी संसाधन धोरणांची निर्मिती आणि त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे ग्राहकांच्या अपेक्षा पटकन समजून घेण्याची आणि त्या अपेक्षा प्रभावीपणे व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याची कार्यसंस्कृती ह्या मानव संसाधन धोरणे आणि कार्यक्रमांद्वारे स्थापित केली जावी प्रस्तुत पाठात या मुद्द्यांविषयी चर्चा केली गेली आहे आपल्याला आतापर्यंत माहितच आहे की सेवा कर्मचारी प्रत्यक्षपणे ग्राहकांना सेवा पुरवीत असतात म्हणूनच सेवा कर्मचार्यांचे कार्य हे सेवा गुणवत्तेच्या केंद्रस्थानी असते आधीच्या पाठात हि चर्चा केली गेली होती की विशिष्ट सेवा मानके आणि वास्तविक सेवांचे वितरण यांच्या सेवा गुणवत्तेमधील कमतरता क्रमांक 3 ची भरपाई हि चांगली मानव संसाधन धोरणे वापरुन केली जाऊ शकते सेवा गुणवत्तेमध्ये बहुतेक आयाम हे सेवा कर्मचाऱ्यां द्वारा प्रभावित होतात सेवा पुरविणारे कर्मचारी विश्वसनीय असणे आवश्यक आहे अर्थात आश्वासित केली सेवा पूर्णपणे आणि अचूकतेने देण्यात ते सक्षम असावेत ते प्रतिसाद देणारे असावेत म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची इच्छा असणे त्यांना मदत करणे तात्काळ सेवा पुरविणे गरजेचे आहे आपल्या ज्ञान आणि शिष्टाचारानी त्यांनी ग्राहकांना विश्वासात घेतले पाहिजे तसेच ग्राहकांना प्रेरित करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे ते ग्राहकांप्रति सहानुभूतीशील असले पाहिजेत ग्राहकांचे सर्वोत्तम हित त्यांच्या हृदयात असावे आणि त्यांच्याकडे काळजीपूर्वक वैयक्तिकृत लक्ष दिले पाहिजे अंतिमतः सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पोशाख त्यांची वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व हे ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आणि सेवा खरेदीमुळे त्यांना समाधानी आणि आनंदी राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे ग्राहकांना सेवा कर्मचार्यांकडून योग्य प्रकारचा अनुभव मिळावा याची खात्री करण्यासाठी अनेक प्रकारची मानव संसाधन धोरणे प्रत्यक्षात अमलात आणली पाहिजेत अशी धोरणे खाली असलेल्या स्लाइडमध्ये सूचीबद्ध करण्यात आली आहेत आणि पुढील विभागात त्याची चर्चा केली आहे Refer Slide Time 02 51 तर मग अशी सुयोग्य मानवी संसाधन धोरणे कोणती आहेत अशाप्रकारे सर्वोत्कृष्ट दर्जाची सेवा देण्यासाठी ही धोरणे आवश्यक आहेत ही चार धोरणे म्हणजे योग्य लोकांची नेमणूक करणे दर्जेदार सेवांचा पुरवठा करण्यासाठी लोकांचा विकास करणे आवश्यक असणाऱ्या मदतीची व्यवस्था उपलब्ध करणे आणि उत्कृष्ट लोकांना टिकवून ठेवणे म्हणून योग्य लोकांची नेमणूक करण्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट लोकांकरिताची स्पर्धा करावी लागेल आपल्याला सेवेतील कार्यक्षमतेकरिता आणि सेवेच्या प्रवृत्ती करिता या कर्मचाऱ्यांकरिता प्राधान्यक्रम असणारे मालक व्हावे लागेल दर्जेदारपणे सेवांचे वितरण करण्यासाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विकासकार्यात आपल्याला या कर्मचाऱ्यांना तांत्रिक कौशल्य आणि सुसंवाद कौशल्याचे प्रशिक्षण द्यावे लागेल कर्मचार्यांना सक्षम बनवुन त्यांना सांघिक कार्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल सेवाकेंद्रित अंतर्गत प्रक्रिया विकसित करताना लागणारे सहाय्यक तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रदान करावी लागतील आणि अंतर्गत सेवा गुणवत्तेचे मूल्यमापन करावे लागेल आणि अखेरीस सर्वोत्कृष्ट लोकांना कामावर टिकवून ठेवण्यासाठी कंपनीची ध्येय धोरणे ठरविताना आपल्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे लागेल कर्मचाऱ्यांना ग्राहकांसारखी वागणूक द्यावी लागेल त्यांच्या सेवाकार्यांचे मूल्यमापन करून सुदृढपणे सेवा देणाऱ्यांना पारितोषिक देणे गरजेचे आहे अश्याप्रकारे वरील धोरणांची आता सविस्तर चर्चा झाली आहे सुयोग्य लोकांची नेमणूक करणे सेवा पुरविणाऱ्या कर्मचार्यांनां ग्राहकांसोबत कार्य करावे लागते सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना एखाद्या विशिष्ठ दिवसाच्या घटनाक्रमामध्ये अडकून न राहता स्वतःची वैयक्तिक मनःस्थिती आवड नावड याचा विचार न करता ग्राहकांची गरज हिच सर्वोच महत्वाची गोष्ट आहे यावर विश्वास असावा लागतो अशाप्रकारे ग्राहकांच्या त्या गरजा समाधानकारक रीतीने पूर्ण झाल्या पाहिजेत इतरांना सेवा प्रदान करताना त्या कर्मचार्यांना सुखाची अनुभूती व्हावी आणि तसे करताना त्यांना आनंदही मिळावा म्हणून ग्राहकांच्या समाधानासाठीचा हा कल सेवा कर्मचा्यांमध्ये असणे अत्यावश्यक आहे ग्राहक आणि बाह्य वातावरणाच्या संपर्कात येणाऱ्या सेवा कर्मचाऱ्यांना कायमच संघटनेच्या बाहेरील बाजूस विस्तारक म्हणून कार्य करावे लागते त्यावेळी सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या सेवेसोबत विक्री अश्या मानसिक गुंतागुंत असणाऱ्या आणि १९८३ या वर्षी आर्ली होचस्लाईल्ड यांनी मांडलेल्या भावनिक श्रम नामक संकल्पना असणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते त्यांच्याकडे अखंडित प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे आणि ग्राहक वर्गाकरिताची महत्त्वाची असलेली इतर सार्वभौम मूल्ये त्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे एखाद्या जबाबदारीपासून हात झटकून घेण्याऐवजी किंवा एखादी गोष्ट का केली जाऊ शकत नाही अश्या सबबी देण्याऐवजी ग्राहकांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लागणारा सकारात्मक दृष्टीकोन या कर्मचाऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे एकंदरीत त्या कर्मचाऱ्यांकडे आनंददायी व्यक्तिमत्व असले पाहिजे ग्राहकांच्या सेवेत त्यांनी रुची घ्यावी त्यांची वर्तवणूक निरोगी आणि आनंदी असली पाहिजे योग्य लोकांना कामावर ठेवण्यासाठी चर्चा केलेल्या पुढील धोरणांचे अनुसरण कंपनी करू शकते पुढील टप्पा प्रतिभावान कर्मचाऱ्यांकरिताच्या स्पर्धेबाबतचा आहे आपली कंपनी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम प्रतिभावान कर्मचाऱ्यांना ओळखून त्यांना नियुक्त करण्याची स्पर्धा इतर कंपन्यांशी करू शकते वैकल्पिकरित्या एका विशिष्ट पदासाठी आपल्याला बर्याच लोकांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे मग त्यांच्यामधील सेवा'प्रदान करण्याच्या क्षमता व कलानुसार त्यांची नियुक्ती केली जाते भावी कर्मचार्यांकडे त्यांनी घेतलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रांनुसार आवश्यक कौशल्ये देखील असणे आवश्यक आहे आणि कंपनी देखील एखाद्या विशिष्ट पदाच्या नोकरीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षा घेवू शकते त्याचप्रमाणे अगोदर केलेल्या चर्चेनुसार सेवा देण्याचा कल असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच नेमणूक सेवा प्रदाता म्हणून होणे गरजेचे आहे उत्कृष्ट दर्जाची सेवा प्रदान करण्यासाठी ग्राहकांना मदत करण्याकरिताची उच्च पातळीची क्षमता वैचारिकता आणि सामाजिकतेचे भान असलेले कर्मचारी इतरांपेक्षा अधिक श्रेयस्कर असतात प्राधान्य असणारा नियोक्ता व्हा संभाव्य उमेदवारांनी आपल्या कंपनीत सामील होण्याची आणि त्यासाठी काम करण्याची अपेक्षा केली पाहिजे हे सर्वाना माहीतच आहे की केवळ समाधानी आणि आनंदी कर्मचारीच आपल्या ग्राहकांना संतुष्ट करण्याच्या आणि आनंद देण्याच्या सर्वोत्तम स्थिती मध्ये असतात उद्योगातील सर्वोत्कृष्ट वेतन कंपनीच्या भाग भांडवलामध्ये मालकीची संधी प्रगत कौशल्ये शिकण्याची संधीकामाची दखल आणि बक्षीसतसेच अभिप्राय देण्याची संधी कार्यक्षेत्रातील बढती व प्रगतीस वाव हे सर्व घटक प्राधान्य क्रमाचा नियोक्ता होण्यासाठी मदत करतात मैत्रीपूर्ण सकारात्मक काळजी घेणारे आणि आधार देणारे अंतर्गत वातावरण आणि त्यासोबतच दीर्घकालीन सहसंबंध या घटकांमुळे संभाव्य कर्मचारी आपल्या कंपनीची भविष्यातील नियोक्ता म्हणून निवड करून देतात कामाच्या जागेतील आणि वेळेतील लवचिकता कर्मचार्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठीची सुविधा कर्मचार्यांसाठी आरोग्य विषयक सेवा आणि विश्रांती कक्षांसह कल्याणकरी उपाययोजना या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांना आनंदी आणि चिंतामुक्त ठेवण्यासाठी महत्वाच्या आहेत जेणेकरून ते कर्मचारी ग्राहकांना आणि कंपनीला आपल्या सर्वोत्तम सेवा देतील पुढे आपल्याला उत्कृष्ट गुणवत्तेची सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा विकास करावा लागतो एकदा कंपनीने योग्य कर्मचार्यांना नियुक्त केले की त्यांना कुशल सेवा व्यावसायिक म्हणून विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यांच्याबरोबर काम केले पाहिजे पुढील तीन धोरणे यामार्गात मदत करू शकतात कर्मचाऱ्यांना तांत्रिक व परस्पर संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे योग्य माहिती प्रदान करण्याकरितामाहितीची दर्जा सुधारण्याकरिता आणि माहितीचे बळकटीकरण करण्याकरीताचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे सचोटीज्यामध्ये प्रामाणिकपणा सत्यता आणि वचनबद्धता याचे पालन आणि मूल्यांकन होणे आवश्यक आहे कारण हा एकमेव सर्वात महत्वाचा घटक आहे ज्यामुळे संस्थेतील विश्वास आणि मदतीचे वातावरण राखले जाते आणि परिणामी कंपनीला नफा होतो वैयक्तिक सहसंबध नेतृत्व आणि सांघिक कौशल्य हे देखील महत्वाचे आहे ज्यामुळे सेवा प्रदान करणारे व्यक्ती ग्राहकांशी प्रभावीपणे संवाद साधून ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतात कर्मचार्यांचे सबलीकरण यामध्ये ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या इच्छा कौशल्ये साधने प्रशिक्षण आणि अधिकार यांचा समावेश होतो या मध्ये कोणत्याही गोष्टी निशुल्क नसतात अश्या प्रकारच्या सबलीकरणामुळे सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सेवेवरील स्वामित्वाची भावना निर्माण होते त्यांना सेवेतील आनंद अनुभवता येतो आणि त्यांच्या ग्राहकाचे समाधान करता येते सबलीकरण झालेले कर्मचारी इतर कोणापेक्षाहि अधिक चांगली सेवा देवू शकतात अश्या कर्मचार्यांना ग्राहकांच्या जवळ जाऊन काम करणे आणि त्यांच्याशी संबंध निर्माण करणे हे सहज जमते ग्राहकांसोबतचे असे व्यावसायिक हितसंबंध दीर्घकाळ राहणारे असतात ज्यामुळे आपल्या सेवा प्रदान करणाऱ्या व्यवसायास प्रोत्साहन मिळते हे आपल्या कंपनी करिता फायदेशीर ठरू शकते कारण निष्ठावंत ग्राहक आपल्या सेवा पुन्हा खरेदी करण्यास प्रवृत्त होतात ते इतरांनाहि तश्याच सेवा खरेदी करण्याचा सल्ला देतात सेवे मध्ये काही त्रुटी असल्यास त्वरीत माफ करतात वाढीव किंमत देण्यास तयार होतात आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करतात पुढे आहे सांघिक कार्यास प्रोत्साहन देणे यामध्ये कर्मचाऱ्यांना शिक्षित करून त्यांना सांघिक कार्याद्वारे मुळात सेवा कशी दिली जाते हे समजावले जाते यासोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली भूमिका आणि कार्यक्षमता याद्वारे ग्राहक किती प्रमाणात समाधानी होतात किंवा सेवेमुळे किती आनंदी होतात याचे चित्रण डोळ्यासमोर आणले पाहिजे सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या कौशल्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना एकमेकांच्या भूमिका निभावता येतीलगर्दीच्या वेळी अधिक कार्यक्षमतेने व प्रभावीपणे सेवा देता येतील आणि इतर फावल्या वेळेत लवचिक कामाच्या वेळेचा फायदा घेता येईल एकत्रितपणे काम केल्यामुळे कामातील ताण देखील कमी होतो कारण कठीण काम हे सहकाऱ्यांमध्ये विभागले जावू शकते आणि अश्या सेवा अधिक उत्तम पद्धतीने देण्याकरिताची चर्चा होऊ शकते तिसरा मुद्दा म्हणजे आवश्यक मदतीची व्यवस्था प्रदान करणे कर्मचारी ग्राहकांना तेंव्हाच उच्च प्रकारची सेवा प्रदान करू शकतात जेव्हा त्यांना त्याकरिताची अंतर्गत व्यवस्था आणि कंपनीतील अन्य सहकार्यांची मदत मिळते उदाहरणार्थ कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्या समोरील संगणकाच्या स्क्रीनवर ग्राहकाची माहिती आणि इतर संदर्भ तयार असतात तेव्हा ते ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे उत्तम प्रकारे देऊ शकतात पुढील धोरणे यासंदर्भात मदत करू शकतात प्रथमतः अंतर्गत सेवेची गुणवत्ता मोजणे कंपनी मधील प्रत्येक कर्मचारी हा अंतिम ग्राहकांला सेवा प्रदान करण्याकरिता इतर कर्मचाऱ्यांमार्फत सेवा प्राप्त करत असतो सेवा पुरविणारे कर्मचारी हे त्यांना इतर कोणत्या कर्मचाऱ्यास सेवा द्यायची आहे आणि त्यांच्या त्या सेवेच्या मदतीमुळे बाहेरील ग्राहकाला सेवा देण्याच्या कार्यात काय मदत होणार आहे हे ओळखू शकतात अश्याप्रकारे व्यवसायाच्या अंतर्गत असणाऱ्या ग्राहकास दिल्या जाणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेचे मोजमाप केले जावू शकते उदाहरणार्थ एखादा कर्मचारी ग्राहकांसोबत व्यस्त असणाऱ्या दुसऱ्या कर्मचार्यांला वस्तूचा पुरवठा करीत असेल आणि जर अश्या वेळी वस्तूंचा पुरवठा वेळेत होत नसेल आणि त्या वारंवार संपत असतील तर होणाऱ्या चिडचिडेपणा सोबतच बराच मौल्यवान वेळ वाया जातो अश्या प्रसंगी मदतनीसाच्या च्या भूमिकेत असणाऱ्या कर्मचाऱ्याने जर वस्तूच्या योग्य साठ्याचे नियोजन केले तर प्रत्यक्षात बाह्य ग्राहकासमोर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला सुरळीत आणि तत्पर सेवा पुरविताना मदत होते सहाय्यक तंत्रज्ञान आणि उपकरणे उपलब्ध करून देणे सहाय्यक उपकरणे हि ग्राहकांच्या गरजांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देणारी सेवा पुरवण्यात कर्मचार्यांना मदत करू शकतात उदाहरणार्थ कर्मचार्यांना मोबाईल फोन देऊन अनेक फायदे मिळू शकतात कंपनीमार्फत आवश्यकतेनुसार त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकतो आणि ग्राहक त्यांच्याशी पूर्वनियोजित किंवा सेवेच्या वेळेनंतरहि संपर्क साधू शकतात यामुळे ग्राहकांना 24 बाय 7 असा सेवा कर्मचार्यांचा संपर्क मिळतो ज्यामुळे ग्राहकांना आणि अतिरिक्त वेळेत काम केल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या वेतनातील बचतीमुळे कंपनीला देखील फायदा होऊ शकेल सेवाभिमुख अंतर्गत प्रक्रियेचा विकास करणे सेवा प्रदान करण्याची कार्यपद्धती ग्राहकांच्या आणि ग्राहक सेवा संपर्क सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नियमित अभिप्रायासह अद्यावत केली गेली पाहिजे जेणेकरून ती कार्यपद्धती ग्राहकाभिमुख राहील एका कालावधी नंतर जुन्या प्रक्रिया या निरर्थक आणि अकार्यक्षम होतात अश्या प्रक्रियांची पुर्नबांधणी करून त्या मधील मूल्यहीन क्रिया कमी कराव्या लागतील व त्या प्रक्रियेमध्ये ग्राहकांना कार्यक्षम आणि प्रभावीपणे मूल्यवर्धित सेवा देणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा लागेल चौथा टप्पा म्हणजे उत्कृष्ट कर्मचारी कायम ठेवणे एकदा कंपनीने आपल्या कर्मचार्यांना नियुक्त केले प्रशिक्षण दिले आणि त्यांचा विकास केला की त्यांना कंपनीमध्ये राखून ठेवणे महत्वाचे आहे कारण कर्मचारी सोडून जाण्याने कंपनीस एकापेक्षा अधिक प्रकारे नुकसान होते आनंदी प्रशिक्षित आणि निष्ठावंत सेवा कर्मचारी अधिक प्रभावी आणि कार्यक्षमतेने ग्राहकांची सेवा करण्यास सक्षम असतात आणि त्याचसोबत खर्च कमीकरून उत्पन्न आणि नफा वाढवितात ते सेवा नफ्याच्या साखळीमधील एक महत्वाचा दुवा असतात अशी संकल्पना 1994 मध्ये प्राध्यापक हेस्केट जोन्स लव्हमॅन सॅसर आणि स्लेसिंगर यांनी सर्वांपुढे मांडली अश्याप्रकारे या सेवा नफा साखळी मध्ये आपल्याकडील अंतर्गत सेवा गुणवत्ता आहे ज्याचा अर्थ असा आहे की सहाय्यक कर्मचार्यांने अंतर्गत कर्मचार्यांला चांगली सेवा प्रदान केल्यामुळे अंतर्गत कर्मचार्यांचे समाधान होते कर्मचार्यांच्या समाधानामुळे कर्मचारी टिकून राहतात ज्यामुळे कर्मचार्यांची उत्पादकता वाढते कर्मचारी टिकून राहिल्यामुळे आणि उत्पादन क्षमता वाढल्यामुळे व्यवसाया बाहेर त्या सेवांचे मूल्य वाढते ज्यामुळे ग्राहकांचे समाधान होते जेणेकरून ग्राहकांची निष्ठा वाढते व परिणामी महसूलामध्ये वाढ होवून नफा होतो आणि या सर्वांपासूनचे निर्देशक बाण पुन्हा अंतर्गत सेवा गुणवत्ता आणि कर्मचार्यांच्या समाधान याकडे परत जातात अश्याप्रकारे सेवा नफा साखळी हे दर्शविते कि अंतर्गत सेवाची गुणवत्ता हीच महसूल आणि नफा वाढविण्याकरिता संप्रेरक आहे अश्याप्रकारे महसूल वाढ आणि नफा मिळविण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अंतर्गत सेवा गुणवत्ता आणि अंतर्गत कर्मचार्यांचे समाधानी असणे हा आहे जो पुढे ग्राहकांचे समाधान देण्यास सक्षम असेल जो निष्ठावान असेल आणि काही कालावधीतच कंपनीस फायदा होईल अश्याप्रकारे येथे असलेल्या काही धोरणांची अमंलबजावणीकरून उत्तम कर्मचार्यांना टिकवून ठेवता येऊ शकते कंपनीचा दृष्टीकोन ठरविताना कर्मचार्यांना समाविष्ट करून घ्यावे यामध्ये कर्मचार्यांना कंपनीचा दृष्टीकोन तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात समाविष्ट करून घेतले जाते यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कंपनी विषयक स्वामित्वाची भावना निर्माण होते आणि ते स्वार्थाच्या आकर्षक संधी शोधण्याऐवजी कंपनीला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतात कर्मचार्यांना ग्राहकांप्रमाणे वर्तवणूक द्यावी यामध्ये कर्मचाऱ्यांना कामादरम्यान आणि इतर वेळी लागणारी मदत देण्याचा समावेश होतो ज्यामुळे ते कंपनीसाठी चिंतामुक्त होऊन कार्य करू शकतील आणि कंपनीच्या सुधारणांमध्ये तसेच प्रगतीमध्ये स्वतःचा सहभाग अनुभवू शकतील सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे आणि त्यांना पारितोषिक देणे ग्राहक समाधानाच्या मूल्यांकनाच्या आधारे कर्मचाऱ्यांना पारितोषिक देता येते वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्षात मिळणाऱ्या सेवेबाबत ग्राहकांना विचारून त्यानुसार कर्मचाऱ्यांना पारितोषिक देता येते अश्या प्रोत्साहनाद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीच्या आणि ग्राहकांच्या परस्पर संबंधित कामाकरिताचे स्वारस्य निर्माण करता येते या पाठात आपण सेवा कर्मचार्यांनी निभावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी चर्चा केली आहे तिसरा पी म्हणजेच व्यक्तीमध्ये दोन घटक असतात पहिला घटक हा सेवा प्रदान करणारा कर्मचारी आहे आणि दुसरा घटक सेवेचे पुनरुत्पादन करणारा ग्राहक असतो आपण पुढील पाठात ग्राहकांच्या शिक्षणाबद्दल चर्चा करू हा पाठ ऐकल्याबद्दल आपले खूप खूप आभार आपण या नंतरच्या स्लाइड पासून पुढील पाठाकडे जावू